ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स या अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे तर या आठवड्यात आपण बायलॉजि च्या सेंट्रल डॉग्मा च्या मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत ज्याला आपण मॉलिक्युलर बायलॉजिचा सेंट्रल डॉग्मा म्हणतो जिथे आपण DNA RNA आणि प्रोटिन्स बद्दल ते कसे जोडलेले आहेत माहिती बद्दल कशी प्रक्रिया केली जाते आणि ते कसे बदल घडवून आणते आपण पाहता ते दृश्यमान बदल आणि आपल्या जेनेटिक मेकअप मधील बदलमुळे माहितीच्या प्रक्रियेची पद्धत कशी बदलू शकतात हे सर्व पाहणार आहोत तर हा या आठवड्याच्या चर्चेचा विषय आहे आपण काही मूलभूत बाबींचा शोध घेणार आहोत आणि शोधांमुळे आपल्याकडे असलेली वर्तमान समज कशी झाली याबद्दल मी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील देईन आणि मी ह्यूमन जेनेटिक परिस्थितीची काही उदाहरणे देईन ज्यात एखाद्या विशिष्ट प्रक्रियेतील दोष किंवा विशिष्ट प्रकारच्या दोषांमुळे तुम्हाला दिसणारी स्थिती होऊ शकते तर मॉलिक्युलर बायलॉजिचा सेंट्रल डॉग्मा सिद्धांत काय आहे ते पाहूया तुम्ही जे काही आजूबाजूला पाहता ज्या निसर्गात तुम्ही पाहता ते विशिष्ट आकार रूप आणि त्याची भिन्न रूपे असतात याला सामान्यतः फेनोटाइप म्हणतात उदाहरणार्थ क्लासिक मेंडेलियन स्वरूपात आपल्याकडे फेनोटाइप आहे उदाहरणार्थ एक वनस्पती उंच किंवा लहान असते तर हा एक फेनोटाइप आहे ज्याबद्दल आपण बोलतो परंतु जेव्हा आपण ह्यूमन जेनेटिक बद्दल चर्चा करतो तेव्हा अनेक बदल किंवा अभिव्यक्तीचे प्रकार असतात जे आपण दैनंदिन जीवनात पाहतो उदाहरणार्थ मी येथे काही चित्रे दाखवली आहेत आणि बरीच मनोरंजक वैशिष्ट्ये आहेत जी कदाचित तुमच्या लक्षात आली असतील किंवा नसतील उदाहरणार्थ इअरलोब ते कसे जोडलेले आहे ते मोकळे आहे किंवा संलग्न आहे हे एक असे फेनोटाइप आहे जे उदाहरणार्थ जीन्स ज्याद्वारे नियमन केले जाते ही काही उदाहरणे आहेत जी येथे दर्शविली आहेत तुम्ही आजूबाजूला पहा आपण ज्याला फेनोटाइप म्हणतो त्याची अनेक रूपे आपल्याला दिसतात उदाहरणार्थ तुमच्याकडे इअरलोब जोडण्याच्या पद्धती किंवा हनुवटी वरील खळी वगैरे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तेच येथे दाखवले आहे उदाहरणार्थ इथे तुमच्याकडे इयरलोब जोडलेले आहे इथे ते मोकळे आहे आणि तुम्ही हनुवटी वरील खळी पाहू शकता आणि लोकांच्या केसांच्या वाढीचा अगदी वेगळा मार्ग आहे उदाहरणार्थ विधवा शिखर म्हणून दाखवले आहे उदाहरणार्थ अगदी जीभ वर्तुळाकार करण्याची क्षमता देखील जीन्सचे योगदान आहे हे आवश्यक नाही की हे सर्व फेनोटाइप जे आपण पहात आहात ते एका विशिष्ट जीन्सद्वारे नियंत्रित केले जातात परंतु हे त्यांचे संयोजन असू शकते पण जे समजले आहे ते म्हणजे तुमच्या शरीराचा जेनेटिक मेकअप तुम्हाला जीभ फिरवण्यास सक्षम आहे की नाही किंवा तुमच्याकडे मोकळे इअरलोब किंवा संलग्न इअरलोब आहे का तुमच्याकडे खळी असू शकते का वगैरे मध्ये योगदान देते अजून जे गृहीत धरले जाते अगदी हाताळणी आपण आपला डावा हात किंवा उजवा हात वापरत असलात तरीही जीन्सचेच योगदान आहे असे मानले जाते तर याला आपण जीनोटाइप आणि फेनोटाइप को रिलेशन म्हणतो जर तुम्ही सेंट्रल डॉग्माकडे तंतोतंतपणे पहिले तर लक्षात येईल आणि त्यावरच आपली चर्चा होत आहे आपल्याकडे DNA आहे आणि आपल्याकडे असलेली सर्व माहिती DNA ला मिळाली आहे आणि ती RNA ला कोड केलेली आहे आणि शेवटी RNA प्रोटिन्स तयार करण्यासाठी माहिती देते आणि अर्थातच प्रोटिन्सचे वैविध्यपूर्ण कार्य आहे परिणामी आपल्याला फिनोटाइपिक अभिव्यक्ती मिळते ज्या प्रक्रियेद्वारे उदाहरणार्थ DNA मध्ये असलेली माहिती RNA कडे नेली जाते त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात ज्यामध्ये आपल्याकडे प्रोटिन्स असतात जी DNA ची RNA मध्ये कॉपी करण्यास मदत करतात आणि आपल्याकडे दुसरी प्रक्रिया आहे ज्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो जे मूलतः RNA मध्ये दिलेले कोडॉन वाचते आणि त्याचे प्रोटिन्समध्ये रूपांतर करते आणि प्रोटिन्स अर्थातच कार्य करते तर ही प्रक्रिया या स्कीमॅटीक योजनेत येथे दाखवली आहे जिथे आपला DNA आहे जो आपल्या क्रोमोझोम्स च्या आत आहे आणि ज्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो त्या प्रक्रियेद्वारे कॉपी केले जात आहे आणि तुमच्याकडे हे mRNA आहे जे परिपक्व mRNA तयार करण्यासाठी प्रक्रिया केली जाते जे न्यूक्लियस मधून सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जाते जिथे आपण यंत्रसामग्री सेट केली आहे ज्याला राइबोझोम्स म्हणतात जे RNA वाचण्यास मदत करते जे पॉलीपेप्टाइड म्हणून ओळखले जाते जे स्वतःच प्रोटिन्स म्हणून किंवा त्यांच्या गट म्हणून कार्य करू शकते जे एकत्र येऊन एक कॉम्प्लेक्स तयार करू शकतो ज्याला आपण आता प्रोटिन्स म्हणतो तर हे खूपच योजनाबद्ध आहे जे मॉलिक्युलर बायलॉजिच्या सेंट्रल डॉग्माचे उत्तम दृश्य आहे त्यात आणखी काय जोडले गेले आहे की DNA ची स्वतःची कॉपी करण्याची क्षमता जी खूप अत्यंत आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया रिप्लिकेशन म्हणून ओळखली जाते कारण जेव्हा पेशी विभाजित होतात तेव्हा त्यांना वाहून घ्यावे लागते प्रत्येक पेशीला माहिती घेऊन जावे लागते आणि या प्रक्रियेद्वारे याची काळजी घेतली जाते ज्याला आपण रिप्लिकेशन म्हणतो तर तुम्हाला कसे कळेल म्हणून आपण वेगळ्या प्रक्रियेबद्दल बोलतो रिप्लिकेशन असो ट्रान्सक्रिप्शन असो किंवा ट्रान्सलेशन या प्रक्रिया घडतात आणि त्या कशा नियंत्रित केल्या जातात हे आपल्याला कसे कळेल तर हे खूप मनोरंजक आहे कारण शास्त्रीयदृष्ट्या सुमारे 100 ते 120 वर्षांपूर्वी लोक फक्त या दोन शेवटच्या संचांना जोडण्यास सक्षम होते ज्याला आपण जीनोटाइप म्हणून संबोधतो ज्याचा आपल्याला विश्वास आहे की आपल्या क्रोमोझोम्स किंवा DNA मध्ये काही लपलेले कोड आहेत तरीही त्यांनी ते माहित नव्हते की त्याला घटक आणि अशी इतर अनेक नावे म्हणून संबोधले आणि नंतर शेवटी आपल्याकडे जे आहे ते म्हणजे फिनोटाइप ज्याच्याकडे सामान्यतः पाहिले जाते उदाहरणार्थ मेंडेलने वनस्पतीचा आकार बियाण्याचा आकार किंवा फुलाचा रंग वगैरे पाहिले तर मानवी अनुवंशशास्त्रज्ञांनी उदाहरणादाखल बघितले तुम्हाला दिसणारे वर्ण उदाहरणार्थ तुमचे जोडलेले इअरलोब तुम्ही जीभ फिरवण्यास सक्षम आहात का आणि अर्थातच तुम्ही असामान्य आहात की नाही तुम्हाला कुटुंबात चालणारा आजार आहे की नाही हे अशा बाबी अशी बरीच पात्रे आहेत जी पाहिली जातात आणि लोक हे सांगण्यास सक्षम आहेत या फेनोटाइप किंवा अभिव्यक्तींची माहिती आपल्या जीनोममध्ये लपलेली आहे जी आपल्याला मिळाली आहे म्हणूनच आता आपल्याला माहित आहे की जीनोटाइप कदाचित फेनोटाइपशी जोडलेले आहे कदाचित या विशिष्ट मार्गाद्वारे जेथे आपल्या DNA मध्ये जो काही कोड आहे तो RNA द्वारे डीकोड केला जातो आणि आपल्याकडे एक प्रोटिन्स असते जी बहुतेक कार्ये करते आपण आपल्या शरीरात पाहू शकता तर आता आपण असे मानतो की सेंट्रल डॉग्मा आपण पाहत असलेल्या सर्व पात्रांच्या सर्व अभिव्यक्तींसाठी अत्यंत आवश्यक आहे तर आपल्याला काय माहित आहे आपण जीनोटाइपबद्दल काय बोलतो ते क्रोमोझोम्स आहे क्रोमोझोम्स आपली अनुवांशिक सामग्री घेऊन जाते ज्याबद्दल आपण थोड्या वेळाने परत येऊ दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्याख्यानात असू शकते आणि क्रोमोझोम्स मध्ये असलेली ही माहिती फेनोटाइप म्हणून प्रसारित किंवा व्यक्त केली जाते येथे जे दाखवले आहे ती अशी स्थिती आहे ज्याला पॉलीडॅक्टिली म्हणतात ज्यामध्ये व्यक्तीला सहावे बोट असू शकते तर ती स्थिती येथे दर्शविली आहे आणि हा पुन्हा एक अनुवांशिक दोष आहे याचा अर्थ असा की आपण आपल्या DNA मध्ये काही बदल केले आहेत ज्याने एक नवीन माहिती दिली आहे जी इच्छित नाही जी सामान्य नाही जी आपल्या हातातील एक अतिरिक्त बोट आहे जे आपल्याकडे असलेले सहावे बोट आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या DNA पासून ते तुमच्या हातात जे आहे ते सहाव्या बोटातून आले आहे त्याचप्रमाणे लोकांनी असामान्यतांकडे पाहिले म्हणजे जेव्हा मी असामान्य असे बोलतो जे सामान्यपणे लोकसंख्येमध्ये नसतात त्यामुळेच ते असामान्य असे आहे आपल्या सर्वांना पाच बोटे मिळाली आहेत फार कमी ज्यांच्या DNA मध्ये काही बदल आहेत त्यांना सहावे बोट असू शकते म्हणून ते असामान्य मानले जाते म्हणून त्यांनी दुवा साधण्याचा प्रयत्न केला आणि नंतर सांगितले की हे जीन्सद्वारे योगदान दिले जाते का एक अग्रगण्य शोध किंवा अगदी इनबॉर्न एर्रर्स ऑफ मेटाबोलिसम या सिद्धांताच्या रूपात तुम्हाला माहीत असलेल्या एका ब्रिटिश शास्त्रज्ञ डॉ गॅरोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैद्यकाने प्रस्तावित केले होते ते एक पायनियर होते ते समजून घेण्यात अग्रणी होते उदाहरणार्थ आपल्या जीनोम मधील काही बदल वैद्यकीय परिस्थितीमध्ये कसे योगदान देऊ शकतात आणि त्यातील काही मेटाबोलिसममध्ये सामील आहेत उदाहरणार्थ काही अमीनो ऍसिडचे मेटाबोलिसम आणि तेथे दोष ते एका अटीला कसे योगदान देऊ शकतात म्हणून त्यांच्या शोधांमुळे 1902 मध्ये या वस्तुस्थितीची समज झाली त्यांनी प्रस्तावित केले की आपल्या DNA मध्ये दोष असू शकतो जो रोग म्हणून प्रकट होतो जो मार्ग मोडणारा होता आणि अनेकांनी त्याचे कौतुक केले नाही कारण त्यांनी यावर विश्वास बसत नव्हता तर त्याने जे पाहिले ती एक कंडिशन आहे ज्याला अल्काप्टन्यूरिया म्हणतात ज्यात आपल्याला असामान्य पिगमेंटेशन असते जसे आपण येथे पाहता आणि हे पिगमेंटेशन लक्षणांपैकी एक आहे परंतु रुग्णाला इतर अनेक कंडिशन्स असतात ज्या त्यांच्या सामान्य शरीरक्रियाशास्त्रावर परिणाम करतात याचे निदान करण्याचा एक मार्ग म्हणजे लघवीला हवेमध्ये उघड करणे एक प्रकारची रंगाची प्रतिक्रिया निर्माण होते आणि ती एका विशिष्ट मेटाबोलाइटमुळे जास्त एकाग्रतेमुळे होते आणि आता आपल्याला माहित आहे की सामान्य मार्गाने आपल्याकडे आहे अमीनो ऍसिड जे तुमच्या अन्नातून घेतले जातात ते तुमच्या ब्लड सर्कुलेशन मध्ये प्रवेश करतात आणि हे अमीनो ऍसिड बिल्डिंग ब्लॉक्स असतात ते विविध प्रकारच्या पेशींद्वारे प्रोटिन्स तयार करण्यासाठी वापरले जातात आणि असे नाही की सर्व अमीनो ऍसिड वापरल्या जातात उदाहरणार्थ जेव्हा आपण जास्त एकाग्रता प्राप्त करता तेव्हा फेनिलॅलॅनिन वापरतात सर्वांचा वापर केला जात नाही काही जास्तीचे चयापचय करणे आवश्यक आहे आणि उदाहरणार्थ येथे दर्शविलेल्या मार्गामध्ये असे घडते तेथे एन्झाईम आहेत जे उदाहरणार्थ फेनिलॅलॅनिन ते टायरोसिन वगैरे रूपांतरित करतात आणि तुमच्याकडे एक विशिष्ट एंजाइम आहे जो येथे दर्शविला गेला आहे होमोजेन्टिसिक ऍसिड ऑक्सिडेस जे होमोजेन्टिसिक ऍसिडचे रूपांतर खालील संयुगात करण्यास मदत करते तर अल्काप्टन्युरिया या स्थितीत काय होते आता आपल्याला माहित आहे की हे विशिष्ट सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य किंवा या विशिष्ट सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य सदोष आहे हे अपेक्षित कार्य करू शकत नाही आणि परिणामी तुमच्याकडे या विशिष्ट मेटाबोलाइटची हाय कॉन्सन्ट्रेशन आहे या विशिष्ट टप्प्यावर होमोजेन्टिसिक ऍसिड ज्याचा परिणाम असामान्य पिग्मेंटेशन आणि संबंधित फेनोटाइप आहे जो आपण या स्थितीत पाहता तर हे असे काहीतरी आहे जे पथभ्रष्ट आहे माझा अर्थ असा आहे की त्याला हे माहित नव्हते की वेगवेगळ्या मार्गांमध्ये एंजाइम आहेत परंतु त्याने जे सुचवले ते असे होते की जीनोममध्ये एक दोष आहे ज्यामुळे चयापचयच्या मार्गामध्ये बदल होतो परिणामी एक सदोष चयापचय मार्ग पिग्मेंटेशनमध्ये परिणाम करतो आणि कदाचित हा पहिला प्रकारचा सिद्धांत आहे ज्याने असे सुचवले आहे की आपले शरीरशास्त्र स्वतः जीन्सद्वारे नियंत्रित केले जाते तर आपल्याला खूप नंतर कळले तर अशाप्रकारे ते खरोखरच एक अग्रगण्य शास्त्रज्ञ होते ज्यांनी सेंट्रल डॉग्माच्या सध्याच्या समजुतीमध्ये बरेच योगदान दिले पण त्यांच्या शोधांचे कौतुक झाले नाही ते बहुधा काळाच्या खूप पुढे होते 1940 किंवा 50 च्या दशकापर्यंत उशीर झाला लोकांना खरोखर समजले की जीन्स हे आपल्या शरीरातील घटक आहेत जे बहुतेक शारीरिक परिस्थितीचे नियमन करतात हे बीडल आणि टॅटमच्या शोधांमधून आले ज्यांनी 'वन जीन वन पॉलीपेप्टाइड हायपोथेसिस' असे म्हटले जाते त्यांनी बुरशीच्या अतिशय विदेशी प्रजाती वापरल्या आणि दाखवून दिले की एखाद्या विशिष्ट जीन मधील दोष चयापचय प्रक्रियेत कसा बदल घडवू शकतो ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले तर हा विशिष्ट शोध न्यूरोस्पोरा नावाच्या एका विशिष्ट प्रजातीतून आला आहे जी एक बुरशी आहे आणि त्यांनी मूलतः काय पाहिले उदाहरणार्थ आर्जिनिनचे सिन्थेसिस कसे होते किंवा अमीनो ऍसिडपैकी एक वनस्पतीला मिळणाऱ्या पूर्ववर्तीं मधून घडते उदाहरणार्थ त्याचे नुट्रीएंट्स तर तेथे पुन्हा सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य आहेत आणि प्रत्येक सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य या पूर्वाश्रमीचे दुसऱ्यामध्ये रूपांतरित करतात आणि असेच हा मार्ग आहे त्यांनी जे दाखवले ते म्हणजे उदाहरणार्थ जर तुमच्यात एखाद्या एन्झाइममध्ये दोष असेल जो प्रिकर्सर ला पहिल्या मेटाबोलाइट ऑर्निथिनमध्ये रूपांतरित करतो नंतर पुन्हा वनस्पती वाढू शकत नाही कारण त्याला अमीनो ऍसिड आर्जिनिन मिळत नाही त्याचप्रमाणे इतरत्र कुठे दोष असू शकतो परंतु ते हे दाखवण्यास सक्षम आहेत की जर तुम्ही हे विशिष्ट कंपाऊंड माध्यमाला बाहेरून दिले तर ज्यात वनस्पती या सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य कमी करू शकते तरीही उर्वरित सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य कार्यरत आहेत म्हणून ते त्याचे आर्जिनिनमध्ये रूपांतर करू शकते त्याचप्रमाणे ते हे दर्शविण्यात सक्षम झाले की तेथे वेगळे जीन्स आणि म्युटेशन्स किंवा बदल आहेत जे एंजाइम या संयुगाचे चयापचय कसे करतात यावर परिणाम करतात आणि नंतर ते अमीनो ऍसिड प्राप्त करण्यास सक्षम आहेत जे बुरशी वाढण्यास मदत करतात म्हणून ही गृहीता ज्याला तुम्ही आता एक जीन वन पॉलीपेप्टाइड हायपोथेसिस म्हणता ते या प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आणि ज्यामुळे शोध लागला आपण याबद्दल बोलतो की हे सर्व चयापचय मार्ग आणि आपल्या पेशी आणि शरीरात घडणाऱ्या इतर घटना जीन्सद्वारे नियंत्रित केल्या जातात तर बायलॉजिच्या सेंट्रल डॉग्मा DNA ते RNA प्रोटिन्सचा आपल्या समजुतीचा तो पाया आहे तर या प्रक्रियेत रिप्लिकेशन महत्वाचे आहे कारण जेव्हा पेशी विभाजित होतात तेव्हा पेशीला खात्री करावी लागते की ती कोणत्याही त्रुटीशिवाय त्याच्या जीनोमची प्रत बनवते कारण हा पेशी दोन डॉटर सेल्स ला जन्म देते आणि या दोन पेशी एक सामान्य माइटोटिक प्रक्रियेतील मदर सेल एकसारख्या असतात आणि हे रिप्लिकेशन प्रक्रियेद्वारे घडते ज्यामध्ये DNA चे दोन स्ट्रँड उघडतात आणि नंतर यंत्रणा दोन स्ट्रॅन्ड्सची कॉपी करते म्हणून जेव्हा आपण DNA बद्दल बोलतो तेव्हा आपण म्हणतो की DNA क्रोमोझोम् चा एक घटक आहे DNA आणि प्रोटीन क्रोमोझोम्स तयार करतात आणि DNA क्रोमोझोम्सच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालते तसेच DNA ला अनेक जीन्स आहेत तर ते शेकडो ते हजारो पर्यंत आहेत आपण कोणत्या क्रोमोझोम्सकडे पहात आहोत यावर अवलंबून ज्याबद्दल आपण थोड्या वेळाने चर्चा करू परंतु आपल्याला माहित आहे की या लिनिअर DNA रेणूला अनेक वेगळे भाग मिळाले आहेत त्या प्रत्येकामध्ये विशिष्ट प्रोटीनसाठी कोड किंवा सिग्नल असू शकतो आणि उदाहरणार्थ प्रोटीन 1 DNA च्या या विभागाद्वारे कोड केले जाऊ शकते म्हणून आपण त्या विभागाला जीन 1 जीन 2 आणि जीन 3 वगैरे म्हणू शकतो तर ही प्रक्रिया ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनद्वारे घडते याचा अर्थ असा की तुमच्याकडे काही यंत्रे आहेत जी DNA च्या या भागाशी जोडतात आणि नंतर DNA ची कॉपी करतात आणि RNA म्हणून तुमच्याकडे आहे आणि RNA कॉपी किंवा ट्रान्सलेशन डीकोड केलेले प्रोटिन्स आहेत अंतिम प्रॉडक्ट जे आपण पहात आहात तर DNA डबल स्ट्रॅडेड आहे आणि ते एकमेकांशी अँटीपॅरलल चालतात ही संकल्पना वॉटसन आणि क्रिक यांनी 1953 मध्ये प्रस्तावित केली होती ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते आता आपल्याला माहित आहे की ते आता मॉडेल राहिलेले नाही आपल्याला माहित आहे की DNA ची खरी स्थिती अँटीपॅरलल आहे हे एकमेकांना कॉम्पलीमेंटरी आहे ते सार्वत्रिक आहे आणि त्याला चार आधार मिळाले आहेत हा आता नियम मानला जातो म्हणून जेव्हा आपण सेलची DNA कॉपी करणाऱ्या रिप्लिकेशन बद्दल बोलतो म्हणून DNA दोन डॉटर सेल्सना देता येते या प्रक्रियेला आपण DNA रिप्लिकेशन म्हणतो आणि आपण पाहू शकता की या कार्टूनमध्ये आपण जे दाखवत आहोत ते रिप्लिकेशनची दिशा आहे अशाप्रकारे या प्रक्रियेत दोन स्ट्रँड वेगळे केले जातात आणि एक नवीन स्ट्रँड तयार केला जातो आणि DNA अँटीपॅरलल का असावा कारण DNA रिप्लिकेशन यंत्रणेसाठी हे एक आव्हान देखील आहे कारण एका बाजूला ते नवीन डॉटर स्ट्रँडचे सतत सिन्थेसिस करण्यास सक्षम आहे परंतु दुसऱ्या स्ट्रँडवर तुम्हाला एक आव्हान आहे ते म्हणजे त्याचे बारीक बारीक तुकडे बनवणे पॉलिमरच्या निर्मितीच्या दिशेने ते नेहमी 5 ते 3 असते परंतु तरीही आपल्याला माहित नाही कारण उत्क्रांतीची कारणे असू शकतात म्हणून निसर्गाने अशा समांतरता विरोधी का निवडले हे आपल्याला अद्याप माहित नाही तथापि ते काय स्पष्ट करते ते म्हणजे दोन स्ट्रॅन्ड्स असल्यास DNA कॉपी करण्यास सक्षम आहे ज्याला कॉम्प्लिमेंटरीटी म्हणतात तिथे एक बेस दुसऱ्याशी जोडतो अशाप्रकारे दोन्हीपैकी एक स्ट्रँड मदर स्ट्रँड म्हणून काम करू शकतो आणि नवीन डॉटर स्ट्रँड बनवू शकतो तर तेच येथे दाखवले आहे तर कार्टून तुम्हाला एक प्रकारची समज देते जे कदाचित तुमच्यापैकी बहुतेकांना माहित असेल की DNA या तीन घटकांपासून बनलेला आहे साखर फॉस्फेट आणि बेस जो मिळून न्यूक्लियोटाइड बनवतात आणि त्यातील पॉलिमरला DNA स्ट्रँड म्हणतात आणि असे दोन DNA स्ट्रँड्स हायड्रोजन बॉण्ड आणि नंतर हेलिक्स बनतात जे या बाजूला दाखवल्यासारखे आहे की तिथे एक बेस आहे A पेयर्स T आणि G सह आहेत म्हणून हे सार्वत्रिक आहे आता आपल्याकडे बाहेर जे आहे ते फॉस्फेट बॅकबोन आहे आणि नंतर आपल्याकडे बेस आहेत आणि हे इतर संदर्भात देखील बरेचसे समान आहे परंतु आपण बेसेसवर लक्ष देऊ या ज्यामध्ये C सह G ची जोडी आणि A ची जोडी T सह आहे आणि प्रत्येक अक्षराचा बेस cytosine adenine thymine guanine आहे आपल्यापैकी बहुतेकांना याची जाणीव आहे एक रोचक गोष्ट अशी आहे की RNA आणि DNA मध्ये बेस खूपच एकसारखे आहेत त्याव्यतिरिक्त या विशिष्ट स्थितीत रायबोजमध्ये RNA मध्ये अतिरिक्त ऑक्सिजन असतो तर तो DNA मध्ये अनुपस्थित असतो म्हणून DNA ला डीऑक्सी म्हणतात आणि ते DNA आणि RNA वेगळे करते फरक हा आहे की या विशिष्ट स्थितीतील DNA मध्ये तुमच्याकडे ऑक्सिजन नसतो तर RNA मध्ये तुमच्याकडे ऑक्सिजनची स्थिती असते हे या दोन घटकांना वेगळे करते अन्यथा ते एकसारखे आहेत आणि ते बेस जोडू शकतात आणि येथे दाखवल्याप्रमाणे बनू शकतात तर तुमच्याकडे एक ट्रान्सक्रिप्ट आहे जो खूपच जास्त DNA सारखाच असतो आणि सिग्नल असेच कॉपी केले जाते किंवा कोड कॉपी केले जाते RNA हे तुमच्यापैकी बहुतेकांना माहित असलेले सिंगल स्ट्रँडेड प्रकार आहेत आणि ते सूक्ष्म संरचना बनवतात आणि संरचना त्यांना संरचनात्मक आणि कार्यात्मक गुणधर्म देतात उदाहरणार्थ tRNA किंवा राइबोसोमल RNA आणि इतर अनेक RNA ते त्यांच्याकडे असलेल्या अनुक्रमांमुळे मिळालेल्या रचनांसह कार्य करतात आता मी सांगितल्याप्रमाणे DNA अनुक्रमाचा एक भाग RNA मध्ये ट्रान्सक्रिबड केला जातो तर तुम्ही जीन्स 123 आणि असेच वेगवेगळे विभाग म्हणून संबोधू शकता आणि त्यापैकी एक विभाग RNA मध्ये कॉपी केला जातो आणि त्यामध्ये या स्ट्रँडचा कॉम्प्लिमेंटरी क्रम असतो जो टेम्पलेट म्हणून काम करतो त्याचप्रमाणे तुमच्याकडे C A U G वगैरे आहेत तुमच्याकडे RNA वर कॉपी केलेले अनुक्रम आहेत आणि हे RNA प्रोटिन्स तयार होण्यास मदत करतात कारण ते कोणत्या प्रकारचे प्रोटिन्स बनवायचे हे संकेत देतात म्हणजे हे संमिश्र अमीनो ऍसिड कोणत्या संयोगाने जोडले जावेत तर ते प्रोटिन्स बनवण्याचे संकेत देते आणि आपल्याकडे सर्वत्र प्रोटिन्स आहेत मग ते तुमचे केस नखे स्नायू प्रतिपिंडे रक्त प्लाझ्मा किंवा तुमच्याकडे असलेल्या पेशींचे वेगवेगळे प्रकार मेंदू मज्जातंतू एन्झाइम आणि तुम्ही सांगाल ते त्यापैकी कोणतेही घटक प्रोटिन्स पासून बनलेले असतील तर तो सिग्नल तुमच्या DNA मधून RNA द्वारे येतो आता त्याचप्रमाणे काही जीन एंजाइमसाठी कोड करू शकतात इतर जीन ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरसाठी कोड करू शकतात काही इतर प्रोटिन्स हार्मोन इत्यादीसाठी कोड करू शकतात तर हे कोडिंग कसे आहे किंवा DNA पासून प्रोटिन्स पर्यंत माहिती कशी जाते हे करण्याचा मार्ग असा आहे की प्रत्येक विभाग उदाहरणार्थ जर आपण DNA च्या या विशिष्ट विभागाकडे लक्ष दिले आणि आपण येथे जीन म्हणू आणि याला एक घटक मिळाला ज्याला प्रोमोटर म्हणू तर हा घटक ट्रान्सक्रिप्शन घटकांसाठी येण्याचा आणि जोडण्याचा एकच अनुक्रम आहे आणि परिणामी येथून इथपर्यंतचा भाग उदाहरणार्थ DNA मध्ये RNA मध्ये कॉपी केला जातो तर ते काय करते हे मुळात अनुक्रमाची कॉपी करते जसे की एका स्ट्रँडची विश्वासूपणे RNA स्ट्रँडमध्ये कॉपी केली जाते आता या प्रक्रियेदरम्यान जेव्हा RNA बनवला जातो ज्याला तुम्ही प्री mRNA म्हणता तेव्हा या RNA मध्ये काही बदल होतात आणि या प्रक्रियेला स्प्लायसिंग म्हणतात उदाहरणार्थ असे क्षेत्र असू शकतात जे उपस्थित आहेत येथे लाल रंगाच्या रेषेत दाखवले आहेत जे परिपक्व संदेशवाहक RNA म्हणून ओळखले जातात तर mRNA मध्ये कायम ठेवलेल्या भागांना एक्सॉन म्हणतात आणि या स्प्लायसिंग प्रक्रिये दरम्यान ज्या भागांना कायम ठेवले जात नाही किंवा काढून टाकले जाते त्यांना इंट्रॉन म्हणतात तर असे अनेक जीन्स आहेत ज्यांना अनेक एक्सॉन मिळाले आहेत 20 30 आणि असेच असे काही जीन्स आहेत ज्यात इंट्रोन्स नाहीत म्हणजे त्यांना फक्त 1 एक्सॉन आहे तर तिथे काही अपवाद आहेत पण जसे आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट जीनचे अनेक एक्सोन असतात तेव्हा हे क्षेत्र ज्याला तुम्ही इंट्रोन म्हणता ते या प्रक्रियेद्वारे काढले जातात ज्याला स्प्लायसिंग म्हणतात एकदा mRNA सुधारित होते RNA च्या 5' या टोकावर एक कॅप बदल होतो आणि नंतर RNA च्या 3 शेवटी पॉली A सीक्वेन्स जोडला जातो आणि हा RNA सायटोप्लाझमला जातो जेथे सिग्नल किंवा माहितीवर प्रक्रिया केली जाते आणि नंतर आपण प्रक्रिया अनुवादद्वारे प्रोटिन्स म्हणून ओळखले जाणारे घटक तयार करता तर हे यंत्रांच्या अत्यंत समर्पित संचाचा वापर करून घडते ज्यात राइबोसोम tRNA आणि इतर अनेक घटक असतात या मध्ये मनोरंजक काय आहे तर ही प्रक्रिया तुमच्याकडे आहे हे इंट्रोनिक घटक जे साधारणपणे RNA मध्ये काढले जाते ज्याला तुम्ही स्प्लायसिंग म्हणता ते कसे घडते तर जेव्हा तुम्ही हा भाग काढून टाकता आणि जेव्हा हे दोन भाग जोडता तेच येथे दाखवले आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे परिपक्व RNA आहे ज्याला 5 कॅप बाजू आहे आणि नंतर तुमच्याकडे पॉली A टेल आहे आणि इथे क्रमांक 1 ते 146 उदाहरणार्थ हा विशिष्ट RNA कोड करू शकणाऱ्या अमीनो ऍसिडची संख्या आहे आणि तुमच्याकडे जे आहे ते यामधून अपस्ट्रीम हा पहिल्या अमीनो ऍसिडचा कोड आहे परंतु तरीही तुमच्याकडे काही अनुक्रम आहेत जे अपस्ट्रीममध्ये आहेत जे अनट्रान्स्लेटेड भाग म्हणून ओळखले जाते जे UTR म्हणून संक्षिप्त केले जाते त्याचप्रमाणे हे पेप्टाइड संपवण्याचा सिग्नल आहे आणि पॉली A टेलपर्यंत तुम्हाला त्यापलीकडे अनुक्रम ज्याला तुम्ही 3 अनट्रान्सल्टेड रीजन म्हणता तर UTR चे प्रतिनिधित्व करणाऱ्या रीजनसह संपूर्ण भाग एक्सॉन म्हणून ओळखला जातो तर इथे तुम्ही जे पाहता ते म्हणजे हे UTR देखील एक्सॉन म्हणून ओळखले जाते कारण हे असे क्षेत्र आहेत जे जीन असतात आणि ते mRNA मध्ये टिकून राहतात म्हणून mRNA मध्ये कायम न ठेवलेला कोणताही भाग इंट्रोन्स म्हणून ओळखला जातो त्याला इंट्रोन्स म्हणतात हा एक गोंधळ आहे जो आपल्याला बर्याच विद्यार्थ्यांमध्ये आढळतो त्यांचा असा विश्वास आहे की केवळ कोडिंग क्षेत्र किंवा भाग जो अमीनो ऍसिडची माहिती देतो त्याला एक्सॉन म्हणतात जे चुकीचे आहे तर जेनेटिक कोड काय आहे आता mRNA मधील अनुक्रम कसा समजतो किंवा डीकोड केला जातो ते पाहू उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की DNA मध्ये असलेल्या अनुक्रमाला 4 बेसची जोड मिळाली आहे आणि RNA अर्थातच आपल्याकडे जवळ जवळ समान असेल केवळ आपल्याकडे T च्या जागी U असेल परंतु बहुतेकसाठी तुम्ही DNA मधून काढलेला क्रम मी तेच 4 बेसेस दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा एक प्रकारचा क्रम आहे जो तुम्ही पाहता 4 बेसेस A T G C चे संयोजन आता त्यातून संदेश खरोखर काय आहे याचा तुम्ही कसा अर्थ काढाल हे कठीण आहे जर तुम्हाला नियम माहित असेल तर तसे नाही उदाहरणार्थ मी काही अक्षरे लिहिली आहेत जे DNA चे रिप्रेसेंटेशन करणारे आहेत हे आवश्यक नाही परंतु आपण वापरत असलेले अल्फाबेट्स एक वाक्य पत्र ई मेल वगैरे लिहितो त्याचे स्वरूप पाहून तुम्हाला ते काय आहे हे समजू शकणार नाही परंतु जर तुम्ही ते काळजीपूर्वक पाहू शकता आणि उदाहरणार्थ मी त्यांना तीन अक्षरांच्या गटात रंगाने कोड केले आहे तर ते अर्थपूर्ण आहे आता मी वाचू शकतो द कॅट एट द रॅट आणि मग तुमच्याकडे अजून एक वाक्य आहे यू आर नॉट टू ओल्ड तर यामुळे काही माहिती मिळते आता मी हे समजू शकतो म्हणून जर तुम्ही तीन अक्षरे एकत्र जोडण्यास सक्षम असाल तर तुम्ही या अक्षरांचा खरोखर काय अर्थ आहे हे वाचण्यास सक्षम आहात अगदी तशाच प्रकारे हे RNA मध्ये असलेल्या अनुक्रमासाठी देखील असेच घडते उदाहरणार्थ जर मी त्यांना तीन अक्षरे atg त्यानंतर acg gag आणि तत्सम गटबद्ध केले तर आता मला माहित आहे एमिनो ऍसिड मेथिओनिनसाठी atg कोड त्याचप्रमाणे प्रत्येक गटामध्ये वेगळ्या अमीनो ऍसिडसाठी तीन अक्षरचा कोड आहे शेवटचा एक सिग्नल आहे जो की पेप्टाइड येथे थांबला पाहिजे तर नक्कीच आता तुम्ही त्या अनुक्रमाचा अर्थ काढू शकता जे सुरू करणे आव्हानात्मक होते तर आपल्याकडे असलेल्या 4 बेसेसचा हा कोड आहे की A G C आणि U जे आपल्याला RNA मध्ये आढळतात त्यामध्ये अनेक जोड्या असू शकतात ज्या येथे दर्शविल्या आहेत आणि त्या प्रत्येकाकडे विशिष्ट कोड आहे उदाहरणार्थ ट्रिपलेटच्या चार वेगवेगळ्या संहिता समान संदेश देतात की त्याला अलिनिन बनवावे लागते उदाहरणार्थ AUG ट्रिपलेटला जो संदेश मिळाला आहे तो मेथिओनिन आहे त्याला या विशिष्ट अमीनो ऍसिडसाठी कोड करावा लागेल माझ्याकडे तीन भिन्न कोड आहेत UAA UAG UGA हे तीनही सिग्नल देतात की पेप्टाइड सिन्थेसिस किंवा प्रोटिन्स येथे थांबली पाहिजेत तर हे स्पष्ट करते की आपली सेल्युलर यंत्रणा RNA किंवा RNA मध्ये एम्बेडेड केलेले अनुक्रम कसे वाचू शकतात आणि त्यातून अर्थ काढू शकतात तर हे दोन वेगवेगळ्या प्रकारे दाखवले आहे एक म्हणजे सर्व कॉम्बिनेशन दाखवणे उदाहरणार्थ A हे G सोबत जोडले जाते आणि ते चारपैकी कोणत्याही एकाशी जोडले जाऊ शकते आणि नंतर तुम्ही कोडॉन्स म्हणून ज्या विविध कोड्सला संबोधता ते कसे देते हे तुम्ही पाहू शकता हे ट्रिपलेट आहेत किंवा आपण पाहू शकता की हे अमीनो ऍसिड आहेत जे आपण आपल्या शरीरात प्रोटिन्स तयार करण्यासाठी वापरतो आणि या प्रत्येक अमीनो ऍसिडसाठी किती कोडॉन आवश्यक आहेत काही 4 पेक्षा जास्त वापरतात काही दोन वापरतात आणि त्यापैकी काही फक्त 1 कोडॉन वापरतात त्यामुळे आपल्या सेल्युलर यंत्रणेमध्ये संदेश वाचू शकतो आणि आपल्या इच्छेनुसार प्रोटिन्स कशी बनवू शकतो याची माहिती मिळवु शकतो तर RNA बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक पेशीला DNA स्वतः त्याची कॉपी कशी देते आणि RNA कसे करते हे स्पष्ट करते जसे की आपण सर्व प्रक्रिया केल्यानंतर स्प्लायसिंग कॅपिंग आणि पॉलीएडेनिलेशन हे पेप्टाइड बनवण्यास कशी मदत करते ज्याला आपण प्रोटिन्स म्हणता आणि जे फिनोटाइप देते तर हा सेंट्रल डॉग्मा बद्दल मूलभूत परिचय आहे आणि त्यासह आपण पहिले व्याख्यान समाप्त करू दुसऱ्या व्याख्यानात आपण सेलच्या कार्यपद्धतीवर कसा बदल करू शकतो यावर अधिक बद्दल बोलणार आहोत